सर्वाना नमस्कार सर्विस मार्केटिंग विथ प्रॅक्टिकल अँप्रोच च्या या सत्रात आपले स्वागत बिप्लब दत्त या पाठात सहभागी झाल्याबद्दल आपले आभार आपण येथे सेवेबाबतची हमी पुरविण्याविषयी चर्चा करणार आहोत जी कि सेवे बाबतची बिनशर्त हमी आहे बिनशर्त सेवेची हमी देणे हे सुनिश्चित करते की ग्राहकांना सेवा प्रदात्याकडून जी काही सेवा प्राप्त होत आहे करतात त्यावर ते पूर्णपणे समाधानी आहेत स्वाभाविकपणे बिनशर्त सेवेची हमी देणे हे कंपनीला सुनिश्चित करण्यास भाग पाडते की या पूर्वी नमूद केलेल्या सर्व गुणवत्तेतील तफावत दूर केल्या गेल्या आहेत कारण तसे नसेल तर कंपनी ग्राहकांना पैसे परत करण्यास जबाबदार असेल बिग बाजार सारख्या किरकोळ व्यापार करणाऱ्या संस्था हमी देतात की जर ग्राहकाला तेच उत्पादन इतरत्र स्वस्त मिळाले तर ते किमतीमधील फरक ग्राहकास परत करतील काही शैक्षणिक संस्था अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या ९० दिवसांच्या आत नोकरीची हमी देतात सेवा हमीबाबत येथे दुसऱ्या स्वरूपाचे एक उदाहरण आहे एका ग्राहकाने एका दुकानातून टी शर्ट खरेदी केला ग्राहकाने तो टिशर्ट त्याच्या घरी नेला त्यावरील किमतीचा टॅग काढून टाकला आणि त्याची सर्व बिलांसोबत विल्हेवाट लावली दुसऱ्या दिवशी त्याला वाटले की शर्ट त्याच्या मुलासाठी आकाराने थोडा लहान होत आहे परंतु त्याने खरेदीचे सर्व पुरावे नष्ट केल्यामुळे तो ग्राहक टीशर्ट परत करण्यास टाळाटाळ करत होता तथापि जेव्हा त्याने मोठ्या आकाराचा शर्ट घेण्याकरता हा शर्ट परत घेण्याची विनंती केली तेव्हा त्याने खरेदी केलेला अगोदरचा टी शर्ट ताबडतोब काउंटरवर परत नेण्यात आला आणि ग्राहकाला योग्य आकाराचा दुसरा शर्ट घेण्याची विनंती करण्यात आली आता हे सांगण्याची गरज नाही कि ग्राहक त्याला मिळालेल्या सेवेबाबत खूप आनंदित झाला आणि इतर अनेकांना हि गोष्ट सांगत राहिला बर्याच कंपन्यांना बिनशर्त सेवेची हमी देण्याची भीती वाटते कारण त्यांना वाटते की ग्राहक अश्या प्रस्तावाचा गैरफायदा घेऊ शकतात आणि कंपनीची फसवणूक करू शकतात शिवाय सेवा प्रदात्याच्या नियंत्रणाअंतर्गत नसलेल्या अनेक बाह्य परिस्थिती असू शकतात उदाहरणार्थ डोमिनोज 30 मिनिटांच्या आत पिझ्झा पोहचविण्याचा प्रस्ताव देतात अन्यथा पिझ्झा मोफत मिळतो तथापि त्यांना हे सुनिश्चित करावे लागते की ग्राहकांचे स्थान असे आहे की रहदारीच्या अडथळ्यांचा त्यांच्या वितरणावर परिणाम होणार नाही आणि त्यांची वितरणाकरिताची वाहने देखील सुस्थितीत आहेत सुयोग्य बिनशर्त सेवा हमी ची वैशिष्ट्ये कोणती असावी बिनशर्त सेवा हमी सहजपणे समजेल अशी असावी आणि ती संदिग्धता विरहित असली पाहिजे ग्राहकांना कोणती अपेक्षा करावी हे समजले पाहिजे आणि सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा हमीचा भंग झाल्यास काय करायचे याबाबत खात्री असावी सेवेमधील त्रुटींची पूर्तता हमी मार्फत झाली पाहिजे हमी भंगाची सहजपणे भरपाई व्हावी आणि हि प्रक्रिया अश्याप्रकारे व्हावी कि त्याच्या परिणामाद्वारे ग्राहकांना देखील संपूर्ण समाधान व्हावे वरील वैशिष्ट्ये कश्याप्रकारे सुनिश्चित करता येतील जर आपल्याला असे वाटत असेल की ग्राहक हमी बाबतची संरचना करण्यात गुंतला पाहिजे तर आपण बरोबर आहोत सेवेच्या इतर वैशिष्ट्यांप्रमाणे सेवेबाबतची हमी देखील ग्राहक कर्मचारी व्यवस्थापक मालक आणि कंपनीच्या इतर भागधारकांच्या अभिमतानुसार निश्चित करणे देखील आवश्यक आहे एक विनाशर्त सेवेची हमी ग्राहकांना कंपनीच्या सेवांबाबत गुणवत्तेची पूर्ण खात्री देते त्यामुळे त्या कंपनीच्या ब्रँड ची प्रतिमा वाढते ग्राहकांना देखील हमी शिवाय मिळणाऱ्या एखाद्या सेवे पेक्षा खात्रीसह मिळणाऱ्या सेवेकरिता अधिकची किंमत द्यायची इच्छा असते उत्कृष्ट बिनशर्त सेवा हमीची वैशिष्ट्ये कोणती आहेत चांगली बिनशर्त सेवेची हमी सहजपणे समजणारी आणि कोणत्याही संदिग्धते शिवाय असते ग्राहकांना काय अपेक्षा करावी हे समजले पाहिजे सेवेबाबत हमी नुसार काही कमतरता असल्यास काय करावे याबाबत कर्मचाऱ्यांना खात्री असावी सेवेबाबतची हमी हि सेवेतील अपयशाची भरपाई करणारी असावी हमी भंगाची सहजपणे भरपाई व्हावी आणि याची प्रक्रिया अश्याप्रकारची असावी कि त्या परिणाम आधारे ग्राहक देखील पूर्णपणे समाधानी असावे वरील वैशिष्ट्ये कशी सुनिश्चित करता येतील ग्राहक हमीची संरचना करण्यात गुंतले पाहिजे सेवा गुणवत्तेबाबतच्या हमीची संरचना हि ग्राहक कर्मचारी व्यवस्थापक मालक आणि कंपनीच्या इतर भागधारकांच्या मतांनुसार असणे आवश्यक आहे एक बिनशर्त सेवेची हमी ग्राहकांना कंपनीच्या सेवांच्या गुणवत्तेची पूर्ण खात्री देते ज्यामुळे त्या कंपनीच्या ब्रँड ची प्रतिमा वाढते ग्राहक ज्या सेवेमध्ये हमीबाबतचे आश्वासन नसते त्या सेवेपेक्षा हमी असलेल्या सेवेसाठी जास्त किंमत मोजायला तयार असतात हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद मी आशा करतो कि हे आपल्याला मदत करत आहे